या लेक्चर मध्ये आपण व्ही एल एस आय फिजिकल डिझाईन संदर्भातील प्लेसमेंट इशू बद्दलची चर्चा कंटिन्यू करू व्ही एल एस आय फिजिकल डिझाईन प्लेसमेंटच्या दुसऱ्या पार्ट मध्ये प्रथम आपण डिझाईन स्टाईल विशिष्ट इशू बद्दल चर्चा करू येथे डिझाईन स्टाईल निवड कशी प्रभावित करू शकतो किंवा आम्हाला काय करायचे आहे किंवा प्लेसमेंटच्या टप्प्यात काय करायचे आहे याचा आपण काय परिणाम करू शकतो हे संबंधित प्लेसमेंटसह पाहू प्लेसमेंट प्रॉब्लेम मधून उद्भवणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही कोणती डिझाईन स्टाईल वापरत आहात मी आधी नमूद केले आहे की स्टैंडर्ड सेल डिझाइन स्टाईल मध्ये उदाहरणार्थ फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंट समस्या समान आहेत कारण आपल्याला फक्त हे आठवते की स्टॅंडर्ड सेल आधारित डिझाइनमध्ये आपण जिथे सेल ठेवू शकता त्या ठिकाणे मर्यादित आहेत केवळ त्या ओळीच्या बाजूने जेथे आपण सेल ठेवू शकता तर जेव्हा आपण फ्लोरप्लानिंगबद्दल बोलू आपण या सेलसाठी अस्थायीपणे स्थान प्रदान करत आहात आता ते स्थान स्वतः त्या ओळीपैकी एकामध्ये असले पाहिजे तर एकदा तुम्ही एका ओळीत एक सेल लावला की तुम्ही प्लेसमेंट पूर्ण करत आहात कारण प्लेसमेंटचा अर्थ असाच आहे एका ओळीत सेल ठेवने तर येथे डिझाइन स्टाईलचे एक उदाहरण आहे जेथे फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंटमध्ये प्रत्यक्षात काहीही फरक पडत नाही म्हणून आपण विशिष्ट पूर्ण प्रथा स्टैंडर्ड सेल आणि गेट अॅरे आणि प्लेसमेंटसाठी गुंतलेल्या मुख्य मुद्द्यांमधील एएसआयसी डिझाइन स्टाईल बद्दल चर्चा करतो आपण फुल कस्टमने सुरुवात करुया फुल कस्टम मध्ये की सिलिकॉन फ्लोअर साठी संपूर्णतः आरक्षण नसलेले डिझाईन स्टाइलआपण पाहिले आहे आपण कोणताही ब्लॉक कोणत्याही साईजचा ब्लॉक कोणत्याही शेप चा ब्लॉक कोणत्याही अस्पेक्ट रेशो असलेला ब्लॉक कोठेही ठेवू शकतो म्हणजे खऱ्या अर्थाने आरक्षण नसते आपण डिझाईन स्टाइल मिक्स करू शकतो म्हणजे काही स्टॅंडर्ड सेल आणि काही फूल कस्टम सेल असू शकतात अशा प्रकारचे डिझाईन फुल कस्टम बेस डिझाईन साठी शक्य असते म्हणूनच प्लेसमेंट प्रॉब्लेम म्हणजे विविध साईजचे ब्लॉक दिलेल्या लेआउट मध्ये हे प्लेस करणे असा आहे ब्लॉक साईज फारच नियमित असू शकत नाहीत ज्यामुळे काही एरिया न वापरलेले राहू शकते फुल कस्टमने डिझाइन स्टाईल साठी मी आधी नमूद केले आहे की आपल्याला स्पष्टपणे फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंट दोन्ही स्टेप्स आवश्यक आहेत तथापि योग्य अल्गोरिदमच्या वापर आधारावर आपल्याला कदाचित त्या एका अल्गोरिदमच्या आयटेरेशनची आवश्यकता असू शकते जेथे आपण एखाद्या विशिष्ट प्लेसमेंटसह प्रारंभ करू शकता आणि आपण आयटेरेशन प्रक्रियेमध्ये प्लेसमेंटची क्वॉलिटी क्रमशः सुधारित करण्याचा प्रयत्न करीत आहात प्रत्येक स्टेप्स मध्ये आपण लेआउटमध्ये थोडेसे बदल करत आहात फुल कस्टम साठी फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंट स्टेप्स आवश्यक आहेत मी पुन्हा एकदा याचा अर्थ काय आहे ते रिपीट करतो पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण असे म्हणूया की आपण फ्लोर प्लॅनिंगबद्दल बोलत आहोत एक ब्लॉक ए आहे ब्लॉक बी आहे ब्लॉक सी आणि डी आहे या 4 ब्लॉक्ससाठी फ्लोरप्लानचे हे उदाहरण आहे आता आपण प्लेसमेंटच्या पुढच्या स्टेप्सवर जाऊ आता ब्लॉक्सचे नेमके आकार आणि साईज निश्चित केले गेले आहेत आणि आम्हाला राऊटिंगसाठी काही अतिरिक्त जागा देखील ठेवावी लागेल तर आता आपले प्लेसमेंट स्लाइड मध्ये दाखविल्या प्रमाणे दिसेल हा आपला ब्लॉक ए A असेल हा आपला ब्लॉक बी असू शकतो आपला ब्लॉक सी कदाचित यासारखे दिसू शकेल आपला ब्लॉक डी कदाचित छोटा असेल असे आपण म्हणू या म्हणून येथे आपण प्लेसमेंटच्या या उदाहरणामध्ये पहाल हे प्लेसमेंट आहे प्लेसमेंटच्या या उदाहरणात आपण ब्लॉक्समध्ये आणि त्याभोवती देखील काही मोकळी जागा ठेवली आहे ज्याचा वापर करून आपण राऊटिंग किंवा इंटरकनेक्शन योग्य पूर्ण करू शकता आणि ब्लॉक्सच्या आकार आणि साईजची असमानता देखील आपण पाहू शकत इथे अशी काही एरिया आहेत जी न वापरलेली आहेत या भागाचा खरोखर वापर करीत नाही तर फुल कस्टम डिझाइनमधील प्लेसमेंटच्या गुणधर्मांपैकी हे एक गुणधर्म आहे नंतर तेथे काही एरिया वेस्ट वाया जाऊ शकते पुढे आपण फ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंट साठी स्टैंडर्ड सेल डिझाईन स्टाईल पाहूया याठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो स्टॅंडर्ड सेल डिझाईन स्टाईल मध्ये तुमचा लेआउट एरिया वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे असेल मला बऱ्याच तुम्हाला बऱ्याच रो मध्ये स्टॅंडर्ड सेल एकामागोमाग एक अशा पद्धतीने रचून ठेवणे आहे स्लाईड मध्ये दोन रो दाखविले आहेत समजा आपल्याकडे स्टॅंडर्ड सेल आहेत त्यांचा शेप स्लाईड मध्ये दाखविला आहे एक सेल जरा रुंद आहे त्यांना कोठेतरी ठेवायचे आहे तर फ्लोर प्लॅनिंगमध्ये मला या ब्लॉक्ससाठी एक तात्पुरते ठिकाण शोधायचे आहे तर या ब्लॉकला 1 कॉल करू आणि या ब्लॉकला 2 कॉल करू समजा फ्लोरप्लानिंगच्या टप्प्यात मी माझा ब्लॉक 1 येथे ठेवण्याचा निर्णय घेतला ब्लॉक 2 मी येथे ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो आता तुम्ही पाहू शकतात की फ्लोरप्लानिंगच्या टप्प्यात डिझाईन स्टाईल कंसट्रेन मुळे हे ब्लॉक केवळ स्टैंडर्ड सेल रो मध्ये ठेवण्यासाठी नियोजन करणे भाग पडले आहे फ्लोर प्लानिंग करताना जे निर्णय घ्यावे लागले त्याचप्रमाणे प्लेसमेंट करताना देखील निर्णय घ्यावे लागले म्हणून हे दोन प्रॉब्लेम स्टॅंडर्ड सेल डिझाईन यादृष्टीने सारखे आहेत या ठिकाणी आपला महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ओव्हर ऑल लेआउट एरिया मिनीमाईझ करणे म्हणजे ब्लॉक अलोकेशन अशा पद्धतीने करणे जेणेकरूनला इंटर्कनेक्शन कॉम्प्लेक्ससिटी मिनीमाईझ होईल म्हणजे इंटर्कनेक्शन साठी लागणारे ट्रॅक चॅनल हाईट इत्यादी गोष्टी मिनीमाईझ होतील स्लाईड मध्ये चॅनल हाईट दाखवले आहे स्लाईड मध्ये कनेक्शन वायर कशा आणि कोठे टाकल्या जातील आणि त्यानुसार किती ट्रक काढले जातील चॅनल हाईट किती फिक्स करावी लागेल इत्यादी गोष्टी दाखविल्या आहेत ठिकाणी एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपल्याला ब्लॉक अशा पद्धतीने मांडणी करावे लागते जेणेकरून कमी ट्रॅक्ट लागतील आणि चॅनल हाईट देखील कमी असेल तसेच रो ची रुंदी कमी करावी लागेल स्टॅंडर्ड सेल डिझाईन प्रमाणे सर्वच रो ची रुंदी एकसमान असावी जेणेकरून उपलब्ध असलेला एरियाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेता येईल तरीदेखील शेवटी थोड्याफार प्रमाणात अन इक्वल साईज चे ब्लॉक येऊ शकतात जेणेकरून काहीतरी प्रमाणात मिस मॅच होऊ शकते काही प्रमाणात मिस मॅच आला तरी रुंदी मध्ये खूप मोठा फरक पडणार नाही कारण आपण सगळ्यात जास्त रुंद असलेला रो स्टॅंडर्ड सेलमध्ये मिनिमाईज करण्याचा प्रयत्न करत आहोत याबद्दल मे मागच्या मुद्द्यावर सेल राऊटिंग म्हणून सांगितले आहे असा पर्याय स्टॅंडर्ड राऊटिंग ऍलगोरिदम मध्ये उपलब्ध असतो आणि त्यामुळे चॅनल लेस डिझाईन उपलब्ध होते मी तुम्हाला आकृती काढून ते स्पष्ट करतो आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकतात कि इंटर्कनेक्शन साठी वेगळा एरिया ठेवण्यात आला आहे याठिकाणी तुम्ही उभ्या आणि आडव्या लाइन्स काढून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लेअर्स चे कनेक्शन पूर्ण करू शकतात हे कनेक्शन सर्वसाधारणपणे मेटल च्या लेअर्स वर वरच्या बाजूला केले जातात तसेच खालच्या बाजूला ट्रांजिस्टर फॅब्रिकेशन पॉलि सिलिकॉन लेअर्स डिफ्युजन करून केले जाते मेटल लेअर्स ट्रांजिस्टर लेअर्स च्या वरच्या बाजूला असते त्यामुळे इंटर्कनेक्शन करण्यास कोणाचा मज्जाव होत नाही याठिकाणी काही मुद्दे लक्षात घेऊया तुम्ही इंटर्कनेक्शन लाइन्स दुसऱ्या लेअर्स च्या स्टैंडर्ड सेलवर ड्रॉ करत आहात याला सेल आउटिंग म्हटले जाते अशा पद्धतीने आऊटिंग पूर्ण केल्यावर चॅनल सेपरेशन करण्याची गरज नाही म्हणजेच आपल्याला स्टॅंडर्ड सेलचे वर्चुअल चॅनल लेआउट मिळते जे कॉम्पॅक्ट आणि योग्य पद्धतीचे असते पुढचा मुद्दा गेट अॅरे म्हणजे नेट असलेला अॅरे जेव्हा तुम्ही पार्टिशन कराल तेव्हा पार्टिशन झालेला प्रत्येक एलिमेंट तुम्ही कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात तशाच प्रकारचे काम फ्लोरप्लानिंगच्या आणि प्लेसमेंट साठी योजना आखून तुम्ही त्याच गोष्टी करत असाल तर या सर्व गोष्टींचे अंतिम लक्ष्य गेट अॅरेमध्ये एका विशिष्ट ठिकाणी गेट ठेवणे असेल तर गेट अॅरे डिझाइन स्टाईलसाठी पार्टिशन फ्लोरप्लानिंग प्लेसमेंट या तिन्ही गोष्टी एकत्र केले जाऊ शकतात त्यांचा खरोखर काही वेगळा अर्थ नाही परंतु एफपीजीएसाठी समस्या थोडी वेगळी आहे तर येथे आपण विशिष्ट गेटचे मॅपिंग करीत नाही मी एफपीजीएसाठी एक एक उदाहरण घेत आहे समजा माझ्याकडे अशी एक सर्किट नेटलिस्ट आहे समजा माझ्याकडे बरेच गेट असलेले सर्किट आहे आणि मला ते चार इनपुट लुक अप टेबल असलेल्या एफपीजीएसाठी मॅप करायचे आहे अशा परिस्थितीत एक एक गेट एल यु टी ला मॅप करता येत नाही परंतु साधारणतः चार इनपुट आणि एक आऊटपुट असलेले जनरल सर्किट किंवा सब सर्किट एल यु टी ला मॅप करता येते या उदाहरणांमध्ये सर्किट चा काही पार्ट तुम्ही एल यु टी 1 ला मॅप करू शकतात आणि राहिलेला तीन इनपुट आणि एक आऊटपुट असलेले जनरल सर्किट एल यु टी 2 ला मॅप करू शकतात एफपीजीएसाठी मॅपिंग बऱ्यापैकी साधे आहे तुम्ही पण तुमच्याकडे एक नेटलिस्ट ट्रि घेऊन चार इनपुट आणि एक आऊटपुट असलेले सब सर्किट त्याचे ग्राफ पार्टिशन करू शकतात ग्राफ पार्टिशन चे खूप चांगले ऍलगोरिदम आहेत अशाप्रकारे एफपीजीएसाठी काम करता येते आपण प्लेसमेंट ऍलगोरिदम बद्दल बोलू प्लेसमेंट ऍलगोरिदम त्याचे प्रामुख्याने क्लासिफिकेशन खालील क्लासेस मध्ये करता येते ते म्हणजे सिम्युलेशन बेस सिम्युलेटेड अनेलिंग सिम्युलेटेड इव्होल्युशन किंवा जेनेटिक ऍलगोरिदम फोर्स डायरेक्टटेड प्लेसमेंट इत्यादी रोचक मेथड आहे त्यासोबतच इतर काही मेथड आहेत ज्यात आपण पार्टिशन करून प्लेसमेंट करत असतो ह्या मेथड म्हणजे ब्रूअरचे Breuer's ऍलगोरिदम आणि काही फेरबदल टर्मिनल मोडिफिकेशन प्रपोगेशन क्लस्टर ग्रोथ सारख्या मेथड आहेत याचा उपयोग प्रारंभिक क्लस्टर तयार करण्यासाठी किंवा काही प्रकारचे प्रारंभिक प्लेसमेंट जे सिम्युलेटेड अनेलिंग प्रक्रिये दरम्यान सुधारले जाऊ शकते उदाहरणार्थ आपण यापैकी काही ऍलगोरिदम पाहू सिम्युलेटेड अनेलिंग हा प्लेसमेंट प्रॉब्लेम साठी प्रसिद्ध ऍलगोरिदम आहे आपण सिम्युलेटेड अनेलिंग बद्दल आधीही बोललो आहोत आपण सिम्युलेटेड अनेलिंग बद्दल काय बोललो आहोत आणि हे टूल कसे अप्लाय करावे ऍलगोरिदम प्लेसमेंट प्रॉब्लेम साठी कसा वापरावा याबद्दल थोडावेळ चर्चा करू सिम्युलेटेड अनेलिंग मेटल किंवा ग्लास साठी अनेलिंग प्रोसेस सिम्युलेट करते म्हणून जेव्हा आपण मेटल किंवा ग्लास क्रिस्टल्स तयार करता तेव्हा सामग्रीला उच्च तापमानात वितळवितो ते लिक्विड स्वरूपात रुपांतरित होते आणि नंतर आपण ते लिक्विड थंड करण्याची प्रक्रिया करतो हळूहळू ते लिक्विड थंड स्थितीत मेटल किंवा ग्लास क्रिस्टल्स सारखे असेल आणि आपल्याला पाहिजे असलेल्या सामग्रीचे आकार घेऊ शकतो आपल्याला माहित आहेच की उच्च तापमानाला एटम किंवा मॉलिक्युलर खूप होलाटाईल असतात खूप जोरात मूव्हमेन्ट होत असते पण जसे तापमान कमी होत जाते त्यानुसार ते स्टॅबलाइज होतात तेच पद्धत येथे वापरले जाते सुरुवातीला काही गोष्टी बदलत असतात पण ज्याप्रमाणे टाईम थोडे पुढे जातो त्यानुसार बऱ्याच गोष्टी जास्तीत जास्त स्टेबल होत जातात याठिकाणी एनालॉजि अशी आहे की आपण प्रारंभिक प्लेसमेंटसह प्रारंभ करता ती मटेरियल ची सुरुवातीचे लिक्विडिटी असते प्रारंभिक प्लेसमेंट मध्ये इम्प्रोवमेंट होत असते मग आपण बरीच मूव्ह डिफाइन करू शकतो उदाहरणार्थ ब्लॉक्सची देवाणघेवाण करणे ब्लॉकला एका स्थानावरून दुसर्या ठिकाणी हलवणे ब्लॉकचे अभिमुखता बदलणे इत्यादी ज्यामुळे इम्प्रोवमेंट होऊ शकतात आपल्याला इम्प्रोवमेंट मिळाली तर ती एक्सेप्ट करावे ज्या मूव्ह मुळे कॉस्ट कमी होते त्या नेहमीच एक्सेप्ट कराव्या तसेच ज्या मूव्ह मुळे कॉस्ट वाढते त्या मूव्ह नेहमीच रिजेक्ट कराव्या असेही नसते तुम्ही मूव्ह रिजेक्ट करू शकतात पण अशा मूव्ह इटरेशन कमी करण्यासाठी प्रोबॅबिलिटी नुसार एक्सेप्ट केल्या जाऊ शकतात त्याचा फायदा लोकल मिनीमा प्रोसेस मध्ये ट्रॅप होणे पासून वाचण्यासाठी होऊ शकतो कोणत्याही कॉम्प्लेक्स कॉस्ट ऑप्टिमायझेशनच्या प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट सतत खालीवर होण्याचे शक्यता असते तुम्ही पाहिले असेल की कॉस्ट एकदा वर जाते नंतर खाली येते व पुन्हा वर जाते त्या ठिकाणी बरेच मिनीमा पॉईंट असू शकतात आपण कॉस्ट कमी करण्यासाठी ग्रीडी अॅप्रोच वापरत असाल तर आपण येथे अडकून पडणार आहात परंतु जर आपण काही गोष्टींचा मागोवा घेत असाल तर कदाचित आपण या दिशेने मूव्ह करू शकाल तर मग आपण दुसरीकडे जाल आणि अगदी कमी किमतीच्या सोल्युशन पर्यंत पोहोचू शकता अशा प्रकारे लोकल मिनिमा पॉईंट टाळण्याची बेसिक आयडिया आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अशा मूव्ह वेळेनुसार कमी होत जाणाऱ्या प्रोबॅबिलिटी नुसार एक्सेप्ट केल्या आहेत असे इम्पलेमेंटेशन कसे करावे प्रोग्रामिंग करताना आपल्याला टेम्परेचर साठी एक व्हेरिएबल घ्यावा लागेल उदाहरणार्थ त्यांचे सुरुवातीचे व्हॅल्यू 100000 एक लाख असेल त्यानंतर टेंपरेचर 0 95 या आकड्याने मॉडीफाय झाले म्हणजेच प्रत्येक स्टेपला टेंपरेचर कमी कमी होत जाते सात स्टेप नंतर टेंपरेचर अजून कमी झालेले दिसेल टेंपरेचर वर्सेस टाईम ग्राफ देखील स्लोप मल्टिप्लिकेशन फॅक्टर नुसार कमी होत जाईल आणि तुम्ही पॅरामीटर वापरू शकतात तुम्ही e−αT α कॉन्स्टंट हे एक इक्वेश्चन वापरू शकतात या प्रोबॅबिलिटी नुसार तुम्ही एक वाईट चाल स्वीकारतात या प्रोबॅबिलिटी साठी टी जास्त असल्याचे पाहता ई पॉवर वजा पर्यंत अगदी लहान संख्या ठरते तर ही संख्या प्रत्यक्षात 1 च्या जवळ आहे परंतु तापमान कमी होताना ही कमी आणि कमी होईल तर ही प्रोबॅबिलिटी खरोखरच खाली गेली असेल तर कल्पना अशी आहे की सुरुवातीच्या इटरेशन मध्ये बर्याच वेळा मूव्ह स्वीकारू शकता परंतु वेळेनुसार तापमान जसजसे तापमान कमी कमी होते येथे प्रोबॅबिलिटी कमी करीत आहोत वाईट मूव्ह स्वीकारण्याची शक्यता कमी कमी होत जाईल टिम्बरवॉल्फ नावाचे टूल सिम्युलेटेड अनेलिंग साठी प्रसिद्ध टूल आहे या टूलमध्ये बेस्ट प्लेसमेंट ऍलगोरिदम आहेत मुख्यतः स्टैंडर्ड सेल बेस डिझाईन प्लेसमेंट तयार करण्यासाठी वापरले जातात आणि अर्थातच सर्वसाधारण फुल कस्टम डिझाइनसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो टिम्बरवॉल्फ नावाचे टूल सिम्युलेटेड अनेलिंग साठी कसे काम करते ते पाहू स्लाइडमध्ये संपूर्ण सिम्युलेटेड अनेलिंग प्रोसेसचा सूडोकोड किंवा त्याचा ऍलगोरिदम दिला आहे त्याच्या विविध स्टेप्स पाहू मागे म्हटल्याप्रमाणे प्रोग्रामिंग करताना आपल्याला टेम्परेचर साठी एक व्हेरिएबल T घ्यावा लागेल त्याची सुरुवातीचे व्हॅल्यू 100000 एक लाख असेल त्यानुसार ब्लॉक ला सुरुवात होईल सुरुवातीला काही इंटेलिजंट पद्धतीने किंवा रॅन्डम पद्धतीने प्लेसमेंट शकते त्याबद्दल आपण नंतर बोलु लूप मध्ये एक फायनल टेम्परेचर व्हेरिएबल I घ्यावा लागेल त्याची व्हॅल्यू 0 प्रत्येक इटरेशन मध्ये टेंपरेचर व्हेरिएबल T ची व्हॅल्यू 0 95 या आकड्याने मल्टिप्लाय होत जाईल अशाप्रकारे T ची व्हॅल्यू कमी होत जाऊन फायनल टेम्परेचर पेक्षा कमी होईल आणि तुमचे लूप रिपिटेशन बंद होऊन तुम्ही लूप च्या बाहेर पडाल टेंपरेचर च्या प्रत्येक T व्हॅल्यू साठी आतल्या लूपचे किंवा इटरेशनचे ट्रायल टेंपरेचर पूर्ण होईपर्यंत सुरू राहते समजा तुम्ही 100 ट्रायल मूव्ह करायच्या ठरवल्या म्हणजेच प्रत्येक T व्हॅल्यू साठी आतला लूपचे 100 इटरेशन होतील प्रत्येक लूप मध्ये फंक्शन कॉल होऊन प्लेसमेंट पोझिशन P मध्ये थोडा बदल होऊन नवीन प्लेसमेंट पोझिशन कॅल्क्युलेट केली जाते तुमच्याकडे असलेले कॉस्ट फंक्शन नवीन पार्ट ला आपल्या करून नवीन प्लेसमेंट काढले जाते नवीन व जुन्या प्लेसमेंट मधील फरक ΔC असतो ΔC निगेटिव्ह आला म्हणजे तुम्हाला नवीन सांगली प्लेसमेंट मिळाली आहे नवीन पोझिशन एक्सेप्ट करून जुनी पोझिशन P या नवीन पोझिशन ने रिप्लेस करावी कॉस्ट फंक्शन पॉझिटिव आले म्हणजे तुमचे कॉस्ट वाढत जाऊन तुम्हाला रँडम नंबर जनरेटर सारखे फंक्शन 0 ते 1 नंबर जनरेट करण्यासाठी वापरावे लागेल रँडम नंबर जनरेटर फंक्शन eΔCT पेक्षा जास्त नंबर जनरेट करतो या ठिकाणी एक कंडिशन तयार होते इटरेशनचे सुरुवातीला प्रोबॅबिलिटी जास्त असते पण जस जसे टेंपरेचर T वाढत जाते तसे प्रोबॅबिलिटी कमी होत जाते अशा प्रकार प्रकारे कंडिशन त्याची काय काळजी घेते त्यानुसार तयार झालेला रँडम नंबर जास्त असेल तर तुम्ही प्रोबॅबिलिटी नुसार कठीण मूव्ह एक्सेप्ट कराल या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा हे पहा अगदी सोपी आहे प्रक्रिया अगदी सोपी आहे टिम्बरवॉल्फ टूल मध्ये सुरुवातीचे टेंपरेचर मिलियन तर फायनल टेम्परेचर 0 तसेच खूप साधे असे नसते आपण मागे पाहिले आहे मल्टिप्लिकेशन ट्रॅक्टर फॅक्टरी T 0 95 असा असतो तो साधारण कूलिंग प्रोसेस सुरु झाल्यानंतर नुसार बदलत जातो तुम्ही अल्फा T 0 8 सुरुवात करु शकतात पण मिडीयम रेंज मध्ये 0 95 करावा आणि शेवटी पुन्हा 0 8 करावा कूलिंग सिक्वेन्स कशी असते सुरवातीला कूलिंगचा रेट असतो त्यानंतर तो एका लेवल ला येतो नंतर पुन्हा कूलिंग होते स्लाइड मध्ये टेंपरेचर आणि टाईम यांचा ग्राफ दाखवला आहे एक्सप्रिमेंटेन्शन केल्यानंतर एक तुम्ही एका पॉईंटला येऊ शकतात म्हणून शेड्यूल फंक्शनच्या विविध प्रकारांचा वापर करून लेखक सेचेन आणि सांगिओव्हन्नी विन्सेन्तेली यांना असे आढळले की प्लेसमेंटसाठी या प्रकारचे कार्य उत्तम प्रकारे कार्य करते त्याची बेस्ट प्लेसमेंट साठी मदत होऊ शकते वरील फंक्शन मध्ये M1 M2 आणि M3 या तीन अल्टरनेट मूव्ह वापरल्या आहे M1 मूव्ह म्हणजे रँडम सिलेक्ट केलेला ब्लॉक डिस्प्ले करतो ब्लॉक आणि त्याचे लोकेशन साधारणतः रँडम पद्धतीने सिलेक्ट होते M2 मूव्ह म्हणजे दोन रँडम ब्लॉक सिलेक्ट करून त्यांचे लोकेशन इंटरचेंज करणे M3 मूव्ह म्हणजे ब्लॉक रँडम्ली पिक अप करून ओरिएंटेशन बदलणे ओरिएंटेशन म्हणजे मिरर इमेज घेणे इमेज म्हणजे ब्लॉक एक्स डायरेक्शन ला किंवा वाय डायरेक्शन ला रोटेशन करणे वाय डायरेक्शन ला रोटेशन फुल कस्टम डिझाईन ला ऍप्लिकेबल असते स्टँडर्ड सेल ला तसे होऊ शकत नाही कारण तुमच्या लक्षात असेलच की VDD ग्राऊंडच्या वर रन होत असते म्हणजे तुम्ही वाय डायरेक्ट ला रोटेड केले की ग्राउंड वर जाईल आणि VDD खाली येईल परंतु जनरल फुल कस्टम डिझाईन ला हे ठीक आहे M1 M2 आणि M3 या तीन मूव्ह रॅन्डम पद्धतीने सिलेक्ट केल्या जातात M3 मूव्ह मागे सांगितल्याप्रमाणे सिलेक्ट केली जाते पण तशीच पद्धत M1 मूव्ह साठी वापरता येत नाही रिजेक्ट केली जाते उदाहरणार्थ M1 मूव्ह साठी नवीन लोकेशन रॅण्डम पद्धतीने सिलेक्ट केले तर तुमच्या लक्षात येईल की ते लोकेशन आधीच वापरण्यात आले आहे आणि मूव्ह करणे शक्य नाही म्हणून फक्त M3 मूव्ह ट्राय करावे लागेल

उदाहरण स्लाइडमध्ये दाखवले आहे M1 मूव्ह साठी एक ब्लॉक रँडम्ली पिक अप करून नवीन लोकेशनला मूव्ह केला M2 मूव्ह साठी दोन ब्लॉक रँडम्ली पिक अप करून स्पेस असल्यास त्यांची लोकेशन आदलाबदल केली M1 मूव्ह साठी एक ब्लॉक रँडम्ली पिक अप करून त्यांचे मिरर इमेज केली म्हणजे एक नंबर चा ब्लॉक डाव्या बाजूला दोन नंबरचा ब्लॉक कोणत्या बाजूला आहे त्यांच्या पोझिशन रिफ्लेक्शन वाय डायरेक्शन ला झाले म्हणजे ब्लॉक ती आणि चार झाले परंतु त्यांचे ओरिएंटेशन वर्टीकल बाजूने बदलले तीन म्हणजेच ब्लॉक चे रोटेशन झाले परंतु स्टॅंडर्ड सेल साठी अशा प्रकारचे वर्टीकल रोटेशन बद्दल काही महत्त्व नसते अशा प्रकारचे रोटेशन फुल कस्टम डिझाईन स्टाइल मध्ये हे प्लेसमेंट साठी उपयोगी ठरते मूव्ह सिलेक्शन खालील पद्धतीने होते प्रथम टिम्बरवॉल्फ टूल मध्ये M1 किंवा M2 मूव्ह सिलेक्शन होते साधारणतः M1 ची प्रोबॅबिलिटी 80 असते तर M2 ची प्रोबॅबिलिटी 20 असते M1 किंवा M2 मूव्ह सिलेक्शन रिजल्ट झाले तर M3 ची प्रोबॅबिलिटी 10 असते पण M3 मूव्ह करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते जसे की कोणते मॉडेल कुठे प्लेस करणार आहे आहे आणि कोणत्या मॉडेलचे अदलाबदल सिम्युलेटेड अनेलिंग प्रोसेस प्रॉपर्टी नुसार होणार आहे सुरुवातीला होलाटाईल ब्लॉक दूरच्या अंतरावर मूव्ह होतात परंतु टाईम प्रोग्रेस नुसार अशाप्रकारचे रँडम किंवा ट्रस्ट ड्रास्टिक मूव्ह सपोर्ट केल्या जात नाही ब्लॉक केवळ जवळच्या लोकेशनला मूव्ह करता येतात याठिकाणी आपण रेंज लिमीटर वापरू शकतो रेंज लिमीटर म्हणजे एक रेक्टअँगुलर स्पेस किंवा विंडो असते तुम्ही लेआउट एरिया R पासून सुरू सुरुवात करु शकतात लेआउटएरिया R मध्ये कोठेही मूव्ह करू शकतात इंटरॅक्शन वाढत गेल्यावर लेआउटएरिया R ची साईज कमी कमी होत जाते एका स्टेपस्ला रेंज मिस मॅच होते म्हणजे तुम्ही फक्त लेआउटएरिया R मध्ये मूव्ह करू शकतात त्याच्या बाहेर मूव्ह करू शकत नाही टेंपरेचर कमी झाल्या झाल्यावर विंडो साइज कमी होत जाते अशी येथे कल्पना वापरली आहे याठिकाणी कॉस्ट फंक्शन चे 3 कंपोनेंट आहेत प्रथम नेटवर्क च्या इस्टिमेट एड लेन्थ बद्दलची वेटेड सम नेटवर्क च्या इस्टिमेट कॉस्ट कशा पद्धतीने काढायच्या याबद्दल आपण पाहिले आहे कास्ट फंक्शन चे दुसरे कंपोनेंट म्हणजे प्लेसमेंटकॉस्ट तुम्ही ओव्हर लॅपिंग होऊ देत नाही कारण तसे परवानगी नाही परंतु ब्लॉक ओव्हर लॅपिंग होऊ शकतात तसेच ओव्हर लॅपिंग पेनल्टी खूप जास्त असते कॉस्ट कमी करताना ओव्हर लॅपिंग केसेस ऑटोमॅटिक एलिमीनेट केले जातात या ठिकाणी ठिकाणी कॉस्ट 2 म्हणजे ओव्हर लॅपिंग पेनल्टी आणि कॉस्ट 3 म्हणजे स्टँडर्ड सेल रो असमान लेन्थ साठी पेनल्टी कारण आपणास रो सर्व अंदाजे समान रुंदी च्या असाव्यात असे वाटते परंतु फरक पडल्यास पेनल्टी द्यावी लागते म्हणूनच मी हे नमूद केले आहे की कॉस्ट 2 म्हणजे ओव्हर लॅपिंग पेनल्टी आणि कॉस्ट 3 म्हणजे स्टँडर्ड सेल रो असमान लेन्थ साठी पेनल्टी लेक्चर सारांश म्हणजे टिम्बरवॉल्फ टूल एक अतिशय यशस्वी प्लेसमेंट टूल आहे हे टूल स्टैंडर्ड सेल बेस डिझाईन्ससाठी वापरले जात होते परंतु हे काही मोडिफिकेशन नुसार हे टूल फुल कस्टम सारख्या इतर डिझाइन स्टाईलसाठी देखील वापरले जाऊ शकते तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढच्या लेक्चर्समध्ये आपण प्लेसमेंटसाठी इतर काही टेक्निक तंत्रे किंवा ऍलगोरिदम बघू